विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आता आपण रोख बजेट तयार करण्यास शिकू रोख बजेट कसे तयार करावे रोख बजेटची प्रासंगिकता काय आहे आणि मागील वर्गात मी एक प्रश्न उपस्थित केला होता की 6180 व्याज कसे मोजले आहे तो एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आम्ही त्याचे उत्तर देऊ की आम्हाला ते व्याज कसे सापडले कारण ते कर्ज घेतलेल्या आकड्यावर 6180 व्याज अवलंबून आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण किती कर्ज घेतले यावर ते अवलंबून असेल आणि आम्ही किती रक्कम किती काळासाठी वापरली आणि शेवटी व्याज कसे मोजले तर या सुटलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्यास द्यावे लागेल आणि रोकड अंदाजपत्रक कसे तयार करावे हे एकंदरीतच शिकले पाहिजे तर आता आम्ही रोख बजेट तयार करू हे एक अतिशय मनोरंजक बजेट आहे आणि ते खूप दीर्घ वेळापत्रक आहे म्हणून जेव्हा आपण रोख बजेटबद्दल चर्चा करता तेव्हा आम्ही हे रोख बजेट आणि हे वेळापत्रक तयार करू म्हणूनच आम्हाला येथे रोख बजेट विचारात घ्यावे लागेल आणि पुन्हा तीन महिन्यांसाठी एकूण नाही तर तिमाही नफा आणि तोटा खाते आम्ही तयार करतो पण रोख बजेट हे मासिक रोख बजेट असावे रोख बजेट हे मासिक रोखीचे बजेट असले पाहिजे म्हणूनच आम्ही शोधत आहोत की जून महिन्यात रोख स्थिती किती आहे जुलै महिन्यात रोख स्थिती काय आहे ऑगस्ट महिन्यात रोख स्थिती काय आहे आणि शेवटी ऑगस्ट महिन्यातील रोख शिल्लक काय आहे तर मग शेवटी ताळेबंद मध्ये काय जाईल कारण आम्ही जून महिन्यातील एकूण रोख स्थिती जुलै महिन्यात समायोजित करू आणि जुलै महिन्यातील रोख स्थिती आम्ही ऑगस्ट महिन्यात समायोजित करू तर सकारात्मक संतुलन असो की नकारात्मक शिल्लक काहीही असो सकारात्मक म्हणजे जर आमचा अंतर्गत रोख प्रवाह बाह्य प्रवाहापेक्षा जास्त असेल तर आपल्याकडे सकारात्मक शिल्लक असेल अन्यथा जर आमचा बाह्य प्रवाह अंतर्गत प्रवाहापेक्षा जास्त असेल तर आमचा नकारात्मक संतुलन असेल तर त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील समाप्ती शिल्लक काय आहे जे बॅलन्स शीटमध्ये जाईल आणि ती रक्कम आम्हाला बंद रोख शिल्लक म्हणून दर्शवायची आहे तिमाही बंद रोख शिल्लक जी बॅलन्स शीटचा भाग असेल बरोबर तर आता आम्ही हे रोख बजेट तयार करणार आहोत आणि आपण पुन्हा त्याच गोष्टीपासून सुरुवात करीत आहोत आणि येथे पुन्हा तपशीलवार माहिती घ्यावी लागेल आणि मग आपण येथे वेगवेगळे महिने घेऊ म्हणून मी जून जुलै आणि ऑगस्टला येथे घेत आहे आम्ही येथे तीन महिने घेत आहोत तर हे रोख बजेट आहे तुम्ही त्यास मासिक रोख बजेट म्हणु शकता तर आम्ही हे तीन महिन्यांसाठी बनवणार आहोत आणि ते म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट आहेत आता आपण या प्रकरणात दिलेली रोख माहिती काय आहे त्यापासून प्रारंभ करूया उदाहरणार्थ आपल्याला येथे काही कालावधीची ही बॅलन्स शीट क्लोजिंग बॅलन्स शीट देण्यात आली आहे ही बॅलन्स शीट अशी आहे की आपण पर्यवेक्षकांवर अनुकूल ठरू इच्छिता म्हणून आपण 31 मे 2005 15 मधील जे काही आहे त्याचा खालील डेटा गोळा करा आम्हाला ही क्लोजिंग बॅलन्स शीट देण्यात आली आहे एका बाजूला तुम्हाला सर्व मालमत्ता देण्यात आले आहे आणि दुसर्या बाजूला तुम्हाला जबाबदार्या दिल्या जातात आणि विक्री दिली जाते तर डावीकडील वरच्या भागावर दिलेल्या या बॅलन्स शीटमध्ये मालमत्तांचा समावेश आहे आणि तरलतेच्या क्रमाने ते तयार केले आहे म्हणजे तरलतेच्या क्रमानुसार सध्याची मालमत्ता बॅलन्स शीटच्या शीर्षस्थानी असेल आणि स्थिर मालमत्ता तळाशी असेल तर ती बॅलन्स शीट तरलतेच्या क्रमानुसार आहे असे म्हणता येईल अन्यथा जिथे शिल्लक मालमत्ता बॅलन्स शीटच्या शीर्षस्थानी असते आणि तरल मालमत्ता किंवा चालू मालमत्ता बॅलन्स शीटच्या तळाशी असते त्याला कायमस्वरुपी क्रमाने तयार केलेली बॅलन्स शीट म्हणता येईल तर ही बॅलेन्सशीट त्यांनी आम्हाला दिली आहे ते तरलतेच्या क्रमाने आहे त्यांनी रोख रकमेचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे जो की मे महिन्याचा क्लोजिंग बॅलन्स आहे मे महिन्यातील क्लोजिंग बॅलन्सची रक्कम 29000 डॉलर्स इतकी आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला इतर मालमत्ता यादी दिली आहे खाती दिली आहेत फर्निचर व वस्तू देखील दिल्या आहेत एकूण मालमत्ता दिली आहे त्याचप्रमाणे आम्हाला सद्य दायित्वे देण्यात आली आहेत प्रथम देय देयके honors इक्विटी आणि एकूण देयता आणि honors इक्विटी जेणेकरून दोन्ही बाजू समान आहेत तर ती रक्कम किती आहे मालमत्ता म्हणून 986000 डॉलर्स आणि उत्तरदायित्वाच्या रूपात 986000 तर आम्हाला ही माहिती मिळाली आहे की सुरुवातीचा बॅलन्स किंवा आपण त्यास मे महिन्याचा किंवा मागील तिमाहीचा क्लोजिंग बॅलन्स म्हणू शकतो ज्याला आता जून महिन्याचा जो की चालू तिमाहीचा पहिला महिना आहे त्याचा ओपनिंग बॅलन्स म्हणून घ्यावे लागेल बरोबर परंतु आता रोख रकमेच्या संदर्भात काही अटी येथे दिल्या आहेत की असे गृहीत धरा की प्रत्येक वेळेस किमान 25000 डॉलर्सची रोकड शिल्लक ठेवावी लागेल तर याचा अर्थ असा की आपण चालू महिन्यात जितके पैसे पेमेंट करण्यासाठी वापरू इच्छित आहात त्यासाठी आपण 25000 पेक्षा जास्तीची रक्कम वापरू शकता याचा अर्थ असा की चालू महिन्यात किंवा मे महिन्यातील शिल्लक म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स 29000 असेल तर आपणास पंचवीस हजारांपर्यंत च्या रकमेला हात लावायचा नाही आपल्याला पंचवीस हजारांपर्यंत रोख रक्कम नेहमीच बँक खात्यात रोख म्हणून ठेवावी लागेल जून महिन्यात पेमेंट करण्यासाठी जून महिन्यासाठी आमच्याकडे किती रोख उपलब्ध आहे तर ती फक्त 4000 आहे 25000 डॉलर आपण स्पर्श करु शकत नाही हे किमान रोख शिल्लक आहे जे आम्हाला नेहमी रोख स्वरूपात ठेवावे लागेल याचा अर्थ जून महिन्यातील देय देण्यासाठी आमच्याकडे फक्त 4000 डॉलर्स असतील आणि पुढचा प्रश्न असा आहे की खरेदी व इतर परिचालन खर्चाची भरपाई करण्यासाठी उर्वरित रक्कम कुठून येईल ते विक्री संग्रहातून येईल म्हणूनच आम्ही विक्री संकलन वेळापत्रक तयार केले आहे तर या रोख बजेटमध्ये शीर्षस्थानी तुम्ही किती पैसे शिल्लक आहेत ते ठेवाल आवश्यक किमान शिल्लक किती आहे आणि सध्याच्या कामकाजासाठी किती उपलब्ध आहे शिवाय म्हणजे सध्याच्या ऑपरेशन्ससाठी उपलब्ध असलेली रोख रक्कम आणि सध्याच्या महिन्यांच्या विक्रीसाठी किती पैसे उपलब्ध आहेत तर मग पूर्णपणे आपल्याला हे शोधून काढावे लागेल की ही किती रोकड आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्या रोख रकमेमधून तुम्हाला सर्व देयके द्यावी लागतील आणि मग तुम्हाला रोख रकमेचा क्लोजिंग बॅलन्स शोधावा लागेल आता ते सकारात्मक असु शकते किंवा नकारात्मक असू शकते उदाहरणार्थ जून महिन्यात उपलब्ध असलेली रोख रक्कम 4000 आहे आणि जूनच्या महिन्यातील एकूण विक्री संग्रह जर हि सर्व रक्कम जून महिन्यात आम्ही देणार असलेल्या एकूण देयकापेक्षा जास्त असेल तर मग जूनअखेर क्लोजिंग बॅलन्स किती असेल आमच्याकडे एक सकारात्मक रोख शिल्लक असेल आणि ते म्हणजे जून महिन्यातील क्लोजिंग बॅलन्स जो जुलै महिन्यातील ओपनिंग बॅलन्स असेल त्याचप्रमाणे आपण अन्य स्त्रोतांकडे जाऊया म्हणजे जुलै महिन्यात होणारा विक्री संग्रह जुलै महिन्यासाठी वजा होईल आणि त्यानंतर बंद असलेली रोखीची रक्कम आम्ही जुलै महिन्यासाठी मोजू त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटी रोख बजेट तयार करताना आपल्याला कळेल की आमची रोख शिल्लक सकारात्मक आहे किंवा नकारात्मक आहे उदाहरणार्थ जर ती सकारात्मक असेल तर कोणतीही समस्या नाही कारण जूनचा जो क्लोजिंग बॅलन्स असेल तो जुलैचा ओपनिंग बॅलन्स होईल आणि आम्ही खूप आरामदायक स्थितीत असु परंतु उदाहरणार्थ हे नकारात्मक झाले की जून महिन्यात आपल्याकडे मागील महिन्यातील 4000 रोख रक्कम आहे आणि अजून काही या महिन्यातील संग्रह आहे जी काही एकुण रक्कम असेल त्यापेक्षा खर्च जास्त असेल कच्च्या मालाच्या पेमेंटच्या तुलनेत जर आपला चल आणि निश्चित खर्च आपल्या संग्रहणापेक्षा जास्त असेल किंवा खात्यावरील पेमेंटची रक्कम एकूण संग्रहापेक्षा जास्त असेल तर जूनच्या शेवटी नकारात्मक शिल्लक असेल जर ती शिल्लक नकारात्मक असेल तर आपण काय कराल कुठून पैसे येतील ते निगेटिव्ह बॅलेन्स तुम्हाला कमी करावे लागेल किमान तुम्हाला जुनचे देयके द्यावे लागतील अन्यथा संस्था दिवाळखोर होईल तर ती नकारात्मक शिल्लक आपल्याला सकारात्मक करावी लागेल तर तो फरक किंवा नकारात्मक शिल्लक आपल्याला बँकेतून कर्ज घेऊन भरून काढावा लागेल आम्हाला रोख व्यवस्था करायची आहे कारण आपण त्या 25000 ला स्पर्श करू शकत नाही जे आम्ही कमीतकमी शिल्लक ठेवत असतो त्याचा अर्थ असा आहे की जून महिन्यासाठी आपल्याला वेगवेगळे देय देण्यासाठी जी काही रक्कम लागेल ती आम्हाला बँकेतून कर्ज म्हणून घ्यावी लागेल व त्याचा उपयोग करावा लागेल तर जुलै महिन्यात जे काही शिल्लक आहे ते शक्य आहे की जुलै महिन्यात पैसे देण्यापेक्षा संग्रह जास्त असेल म्हणून आपल्याकडे सकारात्मक शिल्लक आहे तर आम्ही त्याचा उपयोग जुन महिन्यात घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करण्यासाठी वापरू शकतो सर्वसाधारणपणे अट अशी आहे की येथे चालू खाते कर्ज ही अल्प मुदतीची कर्ज असते किंवा कार्यरत भांडवल कर्ज असते म्हणून जेव्हा आम्ही हे कर्ज परत करतो तेव्हा आम्ही व्याजासह परत करतो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला जून महिन्याचे रोख बजेट तयार करावे लागेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जून महिन्यातील क्लोजिंग बॅलन्स किती आहे म्हणजे ते जर सकारात्मक असेल तर काही अडचण नाही परंतु जर ते नकारात्मक शिल्लक असेल मग आपण काय करावे लागेल ती नकारात्मक शिल्लक आपण पुढील महिन्यात घेऊन जाऊ शकत नाही तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला निधीची व्यवस्था करावी लागेल त्यासाठी आपल्याला बँकेकडून कर्ज घेऊन सर्व पेमेंट करावे लागतील आणि त्यानंतर 25000 रुपये सोडून जी काही किमान शिल्लक आपण ठेवली असेल ते जून महिन्याचे क्लोजिंग बॅलन्स असेल आणि ते जुलै महिन्यातील ओपनिंग बॅलन्स होईल परंतु त्या प्रकरणात आपली उपलब्ध रोखीची रक्कम शून्य असेल तर मग काय होते ते पाहूया आम्ही वेगवेगळ्या महिन्यांसाठी रोख बजेट तयार करू आणि आम्ही पाहू वेगवेगळ्या महिन्यांसाठी क्लोजिंग बॅलन्सची स्थिती काय आहे आता या प्रकरणात आम्हाला जून महिन्यासाठीच्या रोख बजेटपासून सुरुवात करावी लागेल आणि आपण जेव्हा पहिल्यांदा रोख बजेट तयार करता तेव्हा त्याची सुरवात ओपनिंग बॅलन्सने करता तेव्हा आपण प्रथम सुरवात करणे चांगले होते आणि आपण समाप्ती रकमेच्या क्लोजिंग बॅलन्सने करतो तर ओपनिंग बॅलन्स म्हणजे मागील महिन्यांचा क्लोजिंग बॅलन्स असतो तर मग बॅलन्स शीटमध्ये किती रक्कम दिली आहे तर 29000 तर आपण त्यापासून सुरूवात करू पण हा ओपनिंग लेख आहे तर ओपनिंग बॅलन्सची रक्कम किती आहे ही रक्कम 29000 डॉलर्स इतकी आहे त्यामधून इच्छित किमान शिल्लक वजा करा तर इच्छित किमान शिल्लक किती आहे तर ती आहे 25000 डॉलर्स तर आपण येथे काय लिहिता ऑपरेशन्ससाठी उपलब्ध रोख किती आहे फक्त 4000 डॉलर्स ऑपरेशनसाठी उपलब्ध रोख फक्त 4000 डॉलर्स आहे मागील महिन्यांच्या क्लोजिंग बॅलन्सपैकी जे की चालू महिन्यातील ओपनिंग बॅलन्स असेल त्यापैकी आपण फक्त 4000 डॉलर्सपर्यंतची रक्कम सध्याचे देयके देण्यासाठी वापरू शकतो 25000 रोख म्हणून राहतील आता आपण पाहू की संकलनाची स्थिती काय आहे आता विक्री वसुलीच्या वेळापत्रकात परत जाऊया आणि आपण येथे रोख पावती वितरण असे लिहू तर या प्रकरणात विक्रीचा संग्रह किती आहे विक्रीतून किती संग्रह झाला आहे हे आपल्याला माहिती आहे कारण आपण आधीच विक्री संकलन वेळापत्रक तयार केले आहे आणि या जून महिन्यातील विक्री संकलन रक्कम किती आहे तर ते म्हणजे 376000 डॉलर्स विक्रीतून हा एकमेव संग्रह होणार आहे आम्ही ही माहिती विक्री संग्रह वेळापत्रकात आधीच तयार केली आहे आणि ही 376000 डॉलर्स आहे बरोबर आता इतर कोणताही स्रोत नाही तर आपल्याकडे सर्व देयकेसाठी किती रक्कम उपलब्ध आहे आपण विक्रीतून 376000 डॉलर्सचे संग्रहण केले आणि किमान शिल्लक ठेवल्यानंतर किंवा 25000 डॉलर्सची किमान इच्छा शिल्लक ठेवल्यानंतर 4000 उपलब्ध आहेत तर एकूण उपलब्ध रक्कम 380000 डॉलर्स आहे या महिन्यात आपण हे वापरू शकतो आणि आपण आमच्याकडे उपलब्ध असलेल्या 380000 डॉलर्सचे पेमेंट करू शकतो आता आम्हाला वेळापत्रकांमधून शोधून काढायचे आहे आपण तयार केलेले पहिले वेळापत्रक म्हणजे वेळापत्रकांचे खरेदीचे वेळापत्रक दुसरे वेळापत्रक म्हणजे खरेदीचे वितरण वेळापत्रक आणि त्यानंतरचे इतर कार्य खर्च वेळापत्रक तर आम्हाला किती एकूण देयके द्यावी लागतील आमच्याकडे किती संग्रह उपलब्ध आहे आणि मग आपल्याला कळेल की क्लोजिंग बॅलन्स काय आहे तर आता मी येथे वितरणाची रोख पावती लिंक लिहितो आता एकदा का 376000 डॉलर्स विक्री संग्रह संपला की आता आपण वेगवेगळ्या खरेदीच्या पेमेंट्सबद्दल बोलुया आणि पहिले म्हणजे खरेदीच्या देयकेसाठी मग आम्ही येथे करणार असलेल्या खरेदीसाठी किती देयके आहेत आम्ही मोजलेले हे पहिले पेमेंट 420000 डॉलर्स आहे हे नकारात्मक आहे मी ते कंसात ठेवत आहे ते एक नकारात्मक शिल्लक आहे आता आपणास हे सूचित करता येईल की आमची एकूण उपलब्ध रोख 380000 डॉलर्स आहे आणि देयकेची पहिली प्रमुख रक्कम म्हणजे सामग्रीच इतकी मोठी आहे की आता महिन्याच्या शेवटी आपली एकूण शिल्लक नकारात्मक होते किंवा नकारात्मक असेल म्हणजेच याचा अर्थ खरेदीसाठीचे देय 420000 आहे त्यानंतर आपणास करावे लागणारे इतर पेमेंट्स म्हणजे पगार वेतन आणि कमिशन याची देयता आहे ते आम्ही आधीच मोजले आहे की 140000 डॉलरची ही आणखी एक रक्कम देय आहे त्यानंतर इतर चलनीय खर्चासाठीची देय रक्कम आहे आणि ही रक्कम 28000 डॉलर्स इतकी होणार आहे आम्हाला अन्य कार्यकारी खर्चाच्या वेळापत्रकात 28000 ची भरणा करावी लागेल आम्ही हे एकत्रितपणे 168000 म्हणून घेतले आहे परंतु येथे आम्ही ते स्वतंत्रपणे दर्शवित आहोत आणि ही 28000 डॉलर्स ही देयके आहेत ती आम्ही पगार वेतन आणि कमिशन आणि इतर चल खर्चाच्या हिशोबात करणार आहोत आणि आम्ही कोणती आणखी पेमेंट्स करणार आहोत तर तो निश्चित खर्च आहे निश्चित खर्चासाठी किती पैसे दरमहा आम्हाला 55000 रुपये मोजावे लागतात जे एक निश्चित किंमत आहे जेणेकरून हे 55००० डॉलर निश्चित किंमतीचे आहे तर हे 55000 डॉलर निश्चित खर्च आहे बरोबर आता आपण बघूया की अजून कुठला प्रमुख खर्च आहे का होय खर्चाचे आणखी एक मुख्य कारण आपण भाड्याने मिळणारी मालमत्ता आणि कर आणि इतर वेतनपट आणि इतर वस्तूंसाठी मासिक 55000 डॉलर्स निश्चित केले आहेत हे पहावे लागेल असे समजू या चल आणि निश्चित खर्चासाठी दरमहा रोख वितरण आवश्यक आहे दरमहा अवमूल्यन 2500 आहे जे रोख खर्च नाही म्हणून आम्ही ते विधान सरळ नफा तोटा खात्यात घेतले आहे कारण अवमूल्यन नॉन कॅश खर्च आहे म्हणून आम्ही नफा आणि तोटा खात्यात घेतो हा रोख बजेटचा भाग नाही जून महिन्यात मे महिन्यात विकत घेतल्या गेलेल्या वस्तूंसाठी 55000 किमतीचे डॉलर्स वितरित होणार आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे बाह्य प्रवाहातील आणखी एक खर्च आहे खर्चाचा हा आणखी एक प्रमुख हेड आहे की आता आम्हाला फिक्स्चरसाठी किती पेमेंट करावे लागेल तर 55000 डॉलर्स हे फिक्स्चरचे पैसे आहे आता शेवटी आपल्याला सर्व प्रवाह माहिती मिळाली आहे मागील महिन्यातील 4000 उपलब्ध आहेत आणि चालू महिन्याच्या विक्रीतून 376000 जमा झाले आहेत आणि आउटफ्लो किंवा खर्च हा सामग्री खात्यावर परिचालन खर्च व फिक्स्चर खात्यावर आहे आता आम्ही काय आहे ते पाहतो निव्वळ रोख प्राप्त झालेली निव्वळ रोखीची रक्कम वितरित केलेली रक्कम असे मी त्याला म्हणेन जर आपण या एकूण मिळालेल्या रकमेची आणि वितरित केलेल्या रकमेची गणना केली तर आम्हाला सापडेल की निव्वळ शिल्लक नकारात्मक आहे आणि किती शिल्लक नकारात्मक आहे 322000 322000 याचा अर्थ काय आहे आमच्या संग्रहांच्या तुलनेत 322000 या रकमेद्वारे आमची देयके अधिक आहेत याचा अर्थ असा आहे की आता 322000 ची नकारात्मक शिल्लक आहे परंतु मी हे 322000 फक्त घेत आहे 376000 संग्रहातून सर्व खर्च वजा म्हणजे त्याचा अर्थ असा की सर्व देयके दिल्यास शिल्लक 322000 इतकी असेल परंतु आमच्याकडे हे 322000 नकारात्मक पेमेंट आहे त्यासाठी आम्ही हा 4000 उपलब्ध रोख वापरू शकतो याचा अर्थ असा आहे की आता आम्हाला जास्तीची तुटीची रक्कम मोजावी लागेल आता ही तूट किती आहे हे मी पुन्हा कंसात ठेवत आहे आणि ही रक्कम 318000 आहे कारण आता आपण 4000 चा वापर करणार आहोत म्हणजेच शेवटी ही तूट 318000 डॉलर्स असेल आता ही रक्कम कुठून येईल जर तुम्हाला व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला 318000 डॉलर्सची व्यवस्था करावी लागेल आणि ही रक्कम बँकेकडून घेतलेल्या कर्जामधून येईल त्याची माहिती आम्हाला अगदी स्पष्टपणे दिली गेली आहे जर आपण काळजीपूर्वक वाचले तर आम्हाला सांगितले आहे की किमान रोख 25000 डॉलर्स शिल्लक असणे आवश्यक आहे असे मानले जाते की सर्व कर्ज महिन्याच्या सुरूवातीस लागू होते आणि सर्व परतफेड महिन्याच्या शेवटी केले जातात म्हणजे आम्ही नकारात्मक शिल्लक कर्जाऊ घेऊ शकतो जर आम्हाला संकलनापेक्षा जास्त पैसे द्यावे लागले तर आम्ही बँकेकडून कर्ज मिळवू शकतो सर्व व्यवसायाची सामान्य पद्धत ही आहे की आपण आपल्या अल्प मुदतीच्या देयकासाठी कर्जाच्या भांडवलाच्या रूपात कर्ज घेऊ शकता दरमहा काही महिने आठवडे आणि काही वेळेसाठी कर्ज घेतले जाते जेव्हा आम्हाला निधी आवश्यक असतो तेव्हा आम्ही आमच्या कार्यरत भांडवलाच्या खात्यातून कर्ज घेत असतो आणि जेव्हा आमच्याकडे जास्त निधी उपलब्ध असतो तेव्हा आम्ही त्यातून व्याज देऊ शकतो पण हा व्याज त्या कालावधी पुरताच मर्यादित असेल ज्यामध्ये व्यवसायाद्वारे ते पैसे वापरले गेले आहेत उदाहरणार्थ आज आम्हाला 10000 रुपये किंवा डॉलर्सची गरज आहे तर आम्ही बँकेकडून कर्ज खात्यातून किंवा चेक कॅपिटल खात्यातून 10000 रुपये काढू शकतो आपल्याला चेक इन करण्याचा आणि बँकेतून पैसे काढण्याचा अधिकार आहे आणि आम्ही उद्या पेमेंट करू म्हणजे संकलनाची तुलना पेमेंटशी केली की आमच्याकडे 10000 रुपये किंवा डॉलर्सचे अधिशेष होते तर 10000 डॉलर ताबडतोब परत बँकेत परत येतील आणि व्याज फक्त त्या दहा हजारांवरती आकारला जाईल आणि 24 तासांच्या कालावधीसाठी म्हणजेच एका दिवसासाठी व्याज आकारले जाईल अशी कोणतीही परिस्थिती नाही की आपल्याला कोणत्याही कालावधीसाठी किंवा कोणत्याही रकमेसाठी व्याज आकारले जाईल हे केवळ या खात्यामुळे शक्य आहे जेव्हा व्यवसायाचा आर्थिक खर्च नियंत्रणात ठेवण्यास चुकले आहे तेव्हा आपण निधी आवश्यक असल्यास बँकांकडून कर्ज घेऊ शकतो आणि आपल्याकडे जास्त पैसे आल्यावर आपण ते बँकेत परत करू शकतो फक्त त्या कालावधीसाठी आणि फक्त कर्जाच्या रकमेवरच व्याज आकारले जाईल तर आता ही अगदी स्पष्ट आयोजना आहे या फॉर्ममध्ये असेही आहे की जर जास्त पैसे असतील तर ते जमा करतील आणि जर एखादा शॉट फॉल असेल तर ते बँकेकडून कर्ज घेतील पण इथे अट आहे की कर्ज महिन्याच्या सुरुवातीला घेतले पाहिजे हा अर्थसंकल्पातील उद्देश आहे बरोबर अर्थसंकल्पित करण्याचा एक हेतू आहे कारण हे रोख बजेट तयार करताना आम्ही जून महिन्यात नाही आहोत परंतु आता वास्तविक परिस्थितीमध्ये आम्ही जून महिन्यात प्रवेश करणार आहोत उदाहरणार्थ आम्ही सध्या मे महिन्यात आहोत आम्ही पुढील महिन्यात जून मध्ये प्रवेश करणार आहोत म्हणूनच आम्ही पुढील महिन्यासाठी हे बजेट तयार करीत आहोत की आमची रोखीची स्थिती काय असेल आणि आम्हाला हे माहित आहे की जूनअखेरीस आमचे निव्वळ शिल्लक 318000 डॉलर्सच्या तुलनेत नकारात्मक होईल अशा परिस्थितीत आम्हाला बँकांकडून 318000 डॉलर्सचे कर्ज घेण्याची आवश्यकता असेल तर ते कर्ज आम्ही सुरुवातीलाच घेऊ म्हणूनच आम्ही सर्व देयके आरामात देत आहोत आणि कोणत्याही पुरवठादारास कोणतीही देय देणे थांबविले किंवा नाकारले जात नाही म्हणून आम्ही आगाऊ व्यवस्था करीत आहोत उदाहरणार्थ आम्हाला माहित आहे की आपण कोणतेही बजेट तयार केले नाही आणि जून महिन्यात आम्हाला कळले की उद्या आम्हाला 10000 डॉलर्सची देय द्यावी लागेल आणि आमची बँक शिल्लक नकारात्मक आहे आमचा बँक बॅलन्स क्रेडिट नाही तर डेबिट बॅलन्स आहे कारण हे कधी डेबिट होईल किंवा कधी क्रेडिट बनेल तर या टर्म कर्ज खात्यात कार्यरत भांडवल खात्यात नकारात्मक शिल्लक देखील असू शकते आणि त्यात सकारात्मक शिल्लक देखील असू शकते आणि मुख्यतः हे नकारात्मक शिल्लक राहिले आहे कारण घेतलेले कर्ज हे आम्ही ठेवलेल्या ठेवींपेक्षा जास्त रकमेचे आहे जर ती परिस्थिती असेल आणि आम्ही आधीच बँकेकडून कार्यशील भांडवलाच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज घेतले असेल म्हणून आम्ही एका मोठ्या अडचणीत सापडतो आमच्याकडे त्या वेळी देय देण्याचे पैसे नसतील आमच्याकडे इतर कोणत्याही स्रोतांकडूनही पैशांची व्यवस्था केली जात नाही जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवू शकेल की परिस्थितीला तांत्रिक दिवाळखोरी म्हणतात हे फर्म दिवाळखोर नसून तांत्रिकदृष्ट्या दिवाळखोर आहे कारण याक्षणी जर कोणतीही देय असेल आणि आपल्याकडे त्याचे पेमेंट करण्यासाठी पैसे नसेल तर तिथे तांत्रिक सॉल्व्हेंसी नेहमीच टाळली जाते तांत्रिक दिवाळखोरी टाळण्यासाठी आम्ही जून महिन्यासाठी रोख अंदाजपत्रके अगोदरच तयार केली होती हे आम्हाला आधीच माहित झाले आहे की जूनअखेरीस आपला शिल्लक नकारात्मक होईल म्हणूनच आपल्याला आधीच पुढची व्यवस्था करावी लागेल म्हणूनच महिन्याच्या सुरूवातीलाच कर्ज घ्यावे लागेल म्हणून आम्ही आधीच कर्ज घेणार आहोत जूनच्या महिन्यात जेव्हा आपण प्रवेश करणार आहोत तेव्हा ऑपरेशनसाठी उपलब्ध शिल्लक 4000 डॉलर्स आणि आम्ही बँकेकडून 318000 डॉलर्स कर्ज घेऊ जेणेकरून जूनअखेरीस आमचा निव्वळ शिल्लक म्हणजे म्हणजेच पेमेंट कलेक्शनच्या बरोबरीचे आहे संकलन पेमेंट्ससारखेच आहे असे म्हणू शकता की आपला इनफ्लो आउटफ्लो इतकाच आहे आउटफ्लो इनफ्लो समान आहे आणि निव्वळ शिल्लक सकारात्मक किंवा नकारात्मक नाही तर शून्य आहे परंतु बंद होणारी शिल्लक 25000 रुपये असेल जो आपल्याला जूनच्या सुरूवातीच्या महिन्यात सुरक्षित ठेवावा लागेल जो जून महिन्याचा शेवटचा शिल्लक असेल आणि शेवटी ते जुलै महिन्याचे उद्घाटन शिल्लक होईल परंतु खर्या अर्थाने त्या रकमेचे कोणतेही मूल्य किंवा काही उपयोग नाही कारण आपण ते 25000 डॉलर्स कोणत्याही प्रकारच्या देयकासाठी वापरू शकत नाही आता एक प्रश्न उद्भवला आहे की ते 25000 डॉलर्स फर्मकडून कधी वापरले जातील जर ते वापरले जात नसेल तर ते का ठेवले जाते ही रक्कम फर्मद्वारे एखाद्या प्रकरणात वापरली जाईल उदाहरणार्थ जूनच्या महिन्यात आम्ही पाहिले आहे की आमची शिल्लक नकारात्मक झाली आहे मागील महिन्यात इतर कोणत्याही स्त्रोतांकडून चालू पेमेंट करण्यासाठी निधी उभा करण्यास आपण सक्षम नव्हतो 25000 डॉलर सुरक्षित शिल्लक म्हणून ठेवून किमान इच्छित शिल्लक 4000 उपलब्ध आहे परंतु आम्ही पाहिले की 318000 अतिरिक्त निव्वळ पेमेंट आहे तर याचा अर्थ एकूण रक्कम समायोजित केल्यानंतर आपल्याकडे 4000 रोख उपलब्ध आहे त्याचप्रमाणे आपल्याला 318000 डॉलर्स कमी पडतात ती रक्कम कोठून येईल सामान्यत आपल्याकडे बँकेत क्रेडिट लाईन किंवा कार्यशील भांडवल खाते असते जेणेकरुन आम्ही ते पैसे घेऊ शकतो ही सुविधा सर्व देशांतील बँकांनी दिली आहे आणि ती सुविधा अल्प मुदतीच्या वित्तीय पूर्ण करण्यासाठी कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात वापरली जाते आवश्यकता भारतातही ही सुविधा अल्प मुदतीच्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपन्यांकडून वापरली जाते म्हणून आम्ही पाहतो की आम्ही आमच्या खात्यात जून मध्ये ताबडतोब 318000 रुपये कर्ज घेऊ शकतो आता ते पैसे उपलब्ध आहेत आणि जेव्हा जेव्हा पैसे भरावे लागतात तेव्हा आम्ही धनादेश लिहु आणि ते बँकेद्वारे मंजूर केले जातील कारण आमच्याकडे आधीपासून बँकेकडून घेतलेले कर्ज आहे परंतु उदाहरणार्थ कार्यशील भांडवलाच्या खात्यातून जे काही कर्ज घेणे शक्य होते ते सीसी मर्यादा खाते असू शकते रोख पत मर्यादा खाते किंवा कार्यरत भांडवल कर्ज खाते असू शकते परंतु उदाहरणार्थ मर्यादा संपली आहे आणि अद्याप आमच्याकडे आणखी देयके आहेत बँकेने आम्हाला पुढील कर्ज देण्यास नकार दर्शविला आहे किंवा आम्हाला पुढील कर्ज देण्यास किंवा पुढील मुदतीसाठी कर्ज देण्यास नकार दिला आहे म्हणून त्या वेळी ही किमान शिल्लक 25000 डॉलर्स वापरली जाईल किंवा ती पेढीची पुन्हा एकदा कठीण परिस्थिती असेल की आमचा फरक 318000 डॉलर आहे आम्हाला 318000 डॉलर्स अतिरिक्त द्यावे लागले आणि आपल्याकडे फक्त 25000 इतकेच आहेत त्यामुळे आता इतर उत्पन्न शोधावे लागतील कारण एकूण देयके 318000 आहेत 25000 डॉलर्स इतके किमान रोख शिल्लक वापरल्यानंतर अजूनही रोख रकमेची मोठी घसरण आहे त्यामुळे आपल्याला रोख रकमेचे वैकल्पिक स्त्रोत शोधावे लागतील तेव्हा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आपल्याला नेहमीच तयार रहावे लागेल आणि अर्थसंकल्प नेहमीच आपल्याला मदत करते की विशिष्ट कालावधीच्या शेवटी काय घडेल मग ते एक आठवडा एक महिना एक वर्ष असेल किंवा त्याहूनही अधिक म्हणून ती फर्म त्याच्या रोखीच्या बाबतीत नेहमीच आरामदायक स्थितीत असते आणि जेव्हा जेव्हा तेथे काही प्रवाह उपलब्ध असेल आणि जर तेथे काही आउटफ्लो असेल तर आमच्याकडे रोख आहे आणि आम्ही नेहमीच देय आरामात देऊ तर आता आम्ही या रोख बजेटचा पुढचा भाग करणार आहोत म्हणजे आम्ही विधान चालू ठेवू म्हणजे मी हे विधान पुढे चालू ठेवेन खालच्या भागात दुसर्या पत्रकावर आता आम्हाला हे दर्शवावे लागेल की निधी कोठून येईल तर पुढील भागात आम्ही वित्तपुरवठ्याची व्यवस्था करण्यास सुरुवात करतो निधी कोठून येईल 318000 जे कमी पडत आहेत ते कोठून येतील म्हणून आम्ही हे पुढे चालू ठेवू जून महिन्याचे हे बजेट येथे वित्तपुरवठ्याची व्यवस्था दर्शवेल यासाठी बँकेकडून 318000 च्या कर्जाची तरतूद केली जाईल परंतु अट ही आहे की या स्थितीची पाहणी करताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल असे गृहीत धरले जाते की महिन्याच्या सुरूवातीस प्रभावी कर्जे घेतले जातात आणि सर्व परतफेड महिन्याच्या शेवटी केले जातात मुद्दलाची परतफेड करतानाच व्याज दिले जाईल व्याज दर वार्षिक 10 टक्के आहे व्याज गणना करताना नजीकच्या 10 डॉलर्सपर्यंत round of केले जाईल सर्व कर्ज आणि मुद्दलाची परतफेड हजारोंच्या संख्येत केली जाणे आवश्यक आहे उदाहरणार्थ म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता आमच्या संग्रहातून जास्त पैसे द्यावे लागतील आता 318000 डॉलर्स आहेत पण ते हजारात आहे परंतु उदाहरणार्थ आपल्याला 318500 डॉलर्स द्यायचे आहेत म्हणजे उदाहरणार्थ 318500 डॉलर्स हे पेमेंट आहे तर आपण 318500 डॉलर्स घेत नाही तर आम्हाला 319000 कर्ज घ्यावे लागेल आणि आम्हाला 500 डॉलर्सवर जास्तीचे व्याज द्यावे लागेल जे आम्हाला अन्यथा आवश्यक नाही परंतु बँकेची अशी अट आहे की आम्ही तुम्हाला काही अंशात कर्ज घेण्यास परवानगी देणार नाही हजार संख्येच्या पटीत आपल्याला सर्व मार्गांचे कर्ज घ्यावे लागेल जेणेकरुन हे बँकेचे खातेदेखील कंपनीसाठीच ठेवता येईल आणि जर तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त कर्ज घेत असाल तर तुम्हाला बँकेच्या त्या अटींशी सहमत रहावे लागेल आणि त्या कर्जावर तुम्हाला जास्तीचे व्याज द्यावे लागेल परंतु या प्रकरणात सुदैवाने आम्हाला 318000 डॉलर्सचे कर्ज बॅंकेकडून घेण्याची आवश्यकता आहे आणि वित्तपुरवठा व्यवस्थे अंतर्गत कर्ज घेतले जाईल जेणेकरुन आम्ही हे या निवेदनासह पुढे चालू ठेवू आणि जून महिन्यासाठी येथे वित्तपुरवठा करण्याची व्यवस्था केली जाते आणि शेवटी आपण पाहूया की जून महिन्यातील रोख शिल्लक काय आहे म्हणूनच जून महिन्यासाठीची संपूर्ण वित्तपुरवठा व्यवस्था आणि रोख रकमेच्या बंद शिल्लकची गणना आम्ही पुढच्या वर्गात करू धन्यवाद